बोहर्स मॉडेल ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम या लेक्चर मध्ये आपण आता क्वांटम थेअरीच्या वापरावर चर्चा करणार आहोत हायड्रोजन अणूचे स्पेक्ट्रम स्पष्ट करण्यासाठी ज्याला हायड्रोजन स्पेक्ट्रमचे बोहर मॉडेल म्हणून ओळखले जाते स्पेक्ट्रम म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे ते मी आधी स्पष्ट करतो आणि त्यासाठी मी तुम्हाला विकिपीडिया वरून एक चित्र दाखवतो तर विकिपीडियावरील चित्र आणि हे श्रेयनिर्देशीत केले आहे म्हणून जेव्हा आपण हायड्रोजन स्पेक्ट्रमकडे पाहता तेव्हा ते असे दिसते तर मला वरच्या भागाचे स्पष्टीकरण देऊ द्या जेथे मी लाल रंगाने हे दर्शवित आहे हिरवे एरो इमिशन स्पेक्ट्रम आहे तर तुम्हाला लाइन दिसते येथे लाल रंगाची एक लाइन एक हिरवी लाइन आणि इतर काही लाइन्स खालचा भाग म्हणजे अबसॉरपशन स्पेक्ट्रम जेथे तुम्हाला दिसेल की काही वेव्हलेंग्थस अनुपस्थित आहेत आणि हे तेच आहे जेव्हा प्रकाश त्यातून जात असताना गॅस ने हे विशिष्ट रंग शोषले आहेत जे काही ते शोषून घेते त्याच प्रकारची लाइन समान प्रकारची फ्रिक्वेन्सी जे काही ते शोषून घेते ते उत्सर्जित करतेवेळी तीच वेव्हलेंग्थस इमिट करते आणि हे येथे काय दर्शवते ते इंटेन्सिटी आहे येथे उंची इंटेन्सिटी देत आहे आणि ही पोजिशन येथे पोजिशन येथे वेव्हलेंग्थस देत आहे तर आपण येथे काय पाहत आहोत असे समजा मी हा लाइट घेतो जो हायड्रोजन गॅस जेव्हा एक्साईट होतो तेव्हा त्यामधून बाहेर पडणारा प्रकाश आहे आणि विशिष्ट वेव्हलेंग्थ ची इंटेन्सिटी मोजतो मी काही वेव्हलेंग्थ बाहेर येताना पाहणार आहे उदाहरणार्थ या इमिशन स्पेक्ट्रममध्ये मला एक वेव्हलेंग्थ दिसते जी लाल रंगाशी संबंधित आहे आणि हिरव्याशी संबंधित आहे आणि असेच पुढे आणि अबसॉरपशन स्पेक्ट्रममध्ये जर मी त्यामधून लाइट पास होऊ दिला त्याच ठिकाणी जेथे नेमक्या वेव्हलेंग्थस येत आहे तेथे एक ऍबसॉरप्शन आहे हा स्पेक्ट्रम कसा घेतला जाऊ शकतो तर आता मला हे दाखवायचे आहे की हा स्पेक्ट्रम कसा घेतला जातो आणि त्यासाठी प्रतीकात्मकपणे मी तुम्हाला हे चित्र दाखवतो जिथून प्रकाश येत आहे ही डिस्चार्ज ट्यूब आहे जिथे इलेकट्रीसिटी डिस्चार्ज केली जाते जेणेकरून अणू उत्तेजित होतील आणि प्रकाश बाहेर येईल प्रकाश स्लिटमधून घेतला जाईल तर हा प्रकाश सर्व दिशांमधून बाहेर पडत आहे मला इथे सर्व दिशांनी निळ्या रंगाचे बनवू द्या आणि येथे एक स्लिट आहे ज्यातून तो बाहेर येतो आणि नंतर प्रकाश प्रिझममधून पास केला जातो येथे एक प्रिझम आहे प्रिझम काय करते प्रिझम सर्व रेषा सर्व वेव्हलेंग्थ सेपरेट करते तर लाल रंग इथे येतो हिरवा इथे जातो तर सर्व प्रकाश जो बाहेर पडत आहेत त्याच्या वेव्हलेंग्थस या प्रिझमद्वारे सेपरेट केल्या जातात आणि ते फोटोग्राफिक प्लेटवर घेतले जातात याप्रमाणे स्पेक्ट्रम मिळवला जातो तर मी तुम्हाला आधी काय दाखवले हायड्रोजन स्पेक्ट्रम जेव्हा हायड्रोजनमधून बाहेर पडणारा प्रकाश या प्रिझममधून जात होता तेव्हा हे वेगवेगळे रंग पाहिले गेले वेगवेगळ्या वेव्हलेंग्थस ज्यावरून तुम्हाला माहित आहे की फक्त या वेव्हलेंग्थस आहेत ज्या या स्पेक्ट्रम मध्ये येत आहेत त्याच वेव्हलेंग्थसच्या खाली जेव्हा तुम्ही लाईट गॅसमधून जाऊ देता त्याच वेव्हलेंग्थसवर लाईट ऍबसॉरब होतो आणि म्हणून आपण मागील स्लाइडमध्ये पाहिल्याप्रमाणे स्पेक्ट्रममधून अनुपस्थित होता ते म्हणजेच जेव्हा लाईट गॅसमधून जातो आणि नंतर पुन्हा प्रिझममधून जातो काही विशिष्ट वेव्हलेंग्थस तर या अनुपस्थित या इथे दाखवल्या आहेत मी फक्त त्या पुन्हा दाखवतोय इथे दाखवल्या होत्या त्या अनुपस्थित होत्या आणि या ऍबसॉरप्शन लाइन्स आहेत तर त्याच वेव्हलेंग्थवर ते त्याच वेव्हलेंग्थवर लाइट देते ते त्याच वेव्हलेंग्थवर लाइट ऍबसॉरब करते ऑल राईट आणि हे स्पष्ट करणे आवश्यक होते का फक्त काही वेव्हलेंग्थ ऍबसॉरब केल्या जातात असे का आहे की केवळ काही वेव्हलेंग्थसच इमिट होतात आणि यासाठी क्वांटम थेअरीवर आधारित बोहर मॉडेल दिले गेले तर क्वांटम सिद्धांतावर आधारित हायड्रोजन स्पेक्ट्रमचे बोहर मॉडेल त्याने जे सांगितले ते म्हणजे ऍटम मध्ये तिथे एक हायड्रोजन ऍटम आहे हा एक प्रोटॉन आहे ज्याभोवती एक इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये फिरत आहे आणि ते क्लासिकल लॉ चे पालन करतात याचा अर्थ जर मी सेंट्रिपिटल फोर्स mv2r घेणार असेल तर ते e24π0r च्या बरोबर असायला पाहिजे जेथे m हे इलेक्ट्रॉन e चे मास आहे मॉड e हा इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे r या ऑर्बिटची त्रिज्या आहे आणि 4 0 हे 9 ×109दर्शवते v इलेक्ट्रॉनची स्पीड आहे आणि हे तुम्हाला mv2r e24π0 असे देते ते म्हणजे इक्वेशन 1 आहे बोहरच्या मॉडेलबद्दल काय ड्रॅमॅटिक होते ते म्हणजे हे आहे कि हे क्लासिकल फिजिक्स मध्ये नवीन काही नाही जे ड्रॅमॅटिक होते ते अंगुलर मोमेंटम चे क्वांटायझेशन होते तर बोहरच्या मॉडेलबद्दल ड्रॅमॅटिक म्हणजे अंगुलर मोमेंटमचे क्वांटायझेशन होते तर बोहर काय म्हणाले कि येथे हा प्रोटॉन आहे येथे हा इलेक्ट्रॉन फिरत आहे आणि हि त्रिज्या r आहे तर फर्स्ट लॉ अगदी स्पष्ट होता mv2r e24π0 अंगुलर मोमेंटम हे आर्बिट्ररी अंगुलर मोमेंटम असू शकत नाही किंवा mvr जे या भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या अंगुलर मोमेंटम च्या बरोबर आहे हे ऑर्बिट फक्त त्याच किमती घेऊ शकतात जे चे इंटीजर मल्टिपल्स आहेत मला बरोबर आहे h प्लँक्स कॉन्स्टन्ट भागिले 2 असे लिहू द्या आणि n एक इंटीजर आहे म्हणून त्याने ही क्वांटम कल्पना ऍटॉमिक डोमेन मध्ये आणली आणि ते म्हणतात की ज्याप्रमाणे ऑसीलेटर ऊर्जेची अनियंत्रित मूल्ये घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे ते h च्या क्वान्ट मध्येच असले पाहिजे हायड्रोजन ऍटममध्ये फिरत असलेल्या इलेक्ट्रॉनचा अंगुलर मोमेंटम हा फक्त च्या पटीत असू शकतो फक्त मला हे नोंदवण्याची इच्छा आहे कि की यात प्रोटॉनला इन्फानाइटली हेवी असे घेतले आहे नंबर 1 नंबर 2 मॉडेल फक्त फक्त एक इलेक्ट्रॉन असलेल्या अटॉम्स च्या आयन्स साठी जनरलाईज्ड केले जाऊ शकते याचा अर्थ He Li Be आणि असेच पुढे त्यावर फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे ती एक नोट आहे ज्याबद्दल नंतर चर्चा होईल परंतु सध्या जे काय आहे ते हे आहे तर बोहर मॉडेलनुसार माझ्याकडे mv2r e24π0 आणि mvr बरोबरी n हे इक्वेशन 1 आहे इक्वेशन 2 जर मी 1 ला 2 ने भागिलेतर मला ve24π0nℏअसे मिळते तर व्हेलॉसिटी 1n प्रत्येक ऑर्बिट मध्ये आणि त्रिज्या त्यामुळे मला ह्याला vn असे म्हणू द्या त्रिज्या rn हि वरील इक्वेशन 2 वरून nℏmr होणार आहे आणि ते n224π0e2n2असे होणार आहे आणि म्हणून सिस्टम ची एनर्जी n वर अवलंबून आहे समान होणार आहे En ला जे कि e24π0rn असणार आहे nth ऑर्बिटल मध्ये अधिक 12mvn2 जी कायनेटिक एनर्जी आहे आहे आणि ते येणार आहे चला चला चला नंबर्स ठेवूयात e24π0 1rn हे e24π0 n2212mvn2 असणार आहे जे समान आहे तेथे एक m येथे असायला पाहिजे हे m v असावे असायला पाहिजे त्यामुळे तेथे m2असले पाहिजे En सोबत इथे आणि तेथे 12vn2 पाहिजे जे काहीही नाही e44π02n22 ही एनर्जी आहे आणि जर तुम्ही एकत्र गोळा केले तर ते En me44π02n22असे येते तर हे 1n2ला प्रोपोर्शनल आहे चला पटकन याची किंमत मोजुया तर हे129 110 311 610 76 81101810 68असणार आहे आणि ते साधारणपणे 13 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स एवढे येते तर En हे 13 6n2 eV आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट्स जेथे मला फक्त हे स्पष्ट करू द्या कि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे 1 6 × 10 19 जूल आहे आणि हे जूल्स मध्ये आहे तर ही हायड्रोजन अणूतील इलेक्ट्रॉनची हि उर्जा आहे आणि नंतर बोहर ने सांगितलेली तिसरी गोष्ट अशी आहे की हे इलेक्ट्रॉन्स यांच्या कडे ज्या एनर्जीस आहेत त्या वेगवेगळ्या आहेत 13 6 eV 13 64 eV 13 69 eVयाप्रमाणे आहेत हे अंतर मी अंदाजे बरोबरीचे दर्शविले आहे परंतु प्रत्यक्षात तुम्ही जस जसे वरच्या लेव्हल्स कडे जाता ते लहान होत जाते तर मी प्रत्यक्षात मी जे प्लॉट करत असलो पाहिजे ते म्हणजे I उणे 13 6 उणे 13 6 4 13 6 9 13 6 16 आणि त्यामुळे ते जवळ येतात आणि जवळ येतात आणि जवळ तर वजा 13 6 eV 13 64 eV आणि असेच पुढे ते काय म्हणाले की जेव्हा इलेक्ट्रॉन प्रकाश उत्सर्जित करतो तेव्हा ते एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेकडे उडी मारतात ते एक फोटॉन उत्सर्जित करतात तर बोहर जे म्हणाले ते म्हणजे केव्हा तर ह्या लेव्हल्स आहेत जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन एक्ससाईटेड एनर्जी लेवल वरून खालच्या लेवल वर उडी मारतो तेव्हा तो फ्रिक्वेन्सी असलेला एक फोटॉन उत्सर्जित करतो तर ही h जी एनर्जी आहे ती Em En च्या बरोबर असणार आहे जेव्हा m ते n उडी मारली जाते तर समजा ही लेवल m आहे ही लेवल n आहे आणि हे इलेक्ट्रॉन येथून इथे किंवा इथे किंवा येथे किंवा येथे येथे उडी मारते ते एक फ्रिक्वेन्सी देते जी Em Enhएवढी असते आणि उलट प्रक्रिया जेव्हा ते एनर्जी अबसॉरब करते नेमकेपणाने तेवढीच फ्रिक्वेन्सी Em Enhपाहिली जाईल तर त्या फ्रिक्वेन्सी समान असणार आहेत आणि त्यांची अतिशय विशिष्ट मूल्ये असणार आहेत हे कधी कधी या फ्रिक्वेन्सी च्या टर्म्स मध्ये व्यक्त केले जाते हे cλ आहे जे Em Enh असणार आहे आणि म्हणून 1 λ हे 1hcअसणार आहे कधी कधी ह्याला रेडबर्ग कॉन्स्टन्ट 1m2 1n2 म्हणून लिहिले जाते आणि ह्याचे चिन्ह पॉजिटीव्ह असायला पाहिजे हे असे निगेटिव्ह असणार आहे ऑल राईट तर 1λ हे R 1m21n2 असे येते जेव्हा m ते n ट्रांझिशन केले जाते आणि त्याने हे स्पष्ट केले की स्पेक्ट्रम का डिस्क्रिट होते आणि ते बोहर मॉडेलचे यश होते तर आपण फक्त ह्याला एवढेच म्हणूया की फ्रिक्वेन्सी किंवा समतुल्यपणे दिसलेल्या वेव्हलेंग्थशी जुळतात म्हणून आपण क्वांटम थेअरी विकसित केली आणि स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स चे स्पष्टीकरण देण्यासाठी लागू केले आणि आता हायड्रोजन स्पेक्ट्रम थेअरी स्पष्ट करण्यासाठी ते लागू केले आहे आता मला फक्त 2 पॉईंट्स सांगायचे आहेत नंबर 1 आपण या केस मध्ये न्यूक्लिअस कडे चार्ज e आहे असे घेतले आहे तर माझी एनर्जी e4ला प्रोपोर्शनल होती जर न्यूक्लियसमध्ये Z e चार्ज असेल तर याचा अर्थ He साठी Z 2 Li साठी Z 3 आणि असेच पुढे तर E हे Z2e4 ला प्रोपोर्शनल असणार आहे तर En हे 13 6 Z2n2 eV असे येते ते म्हणजे पॉईंट नंबर एक आहे पॉईंट नंबर दोन आपण असे गृहीत धरले आहे कि न्यूक्लियसचे मास इन्फानाइट आहे सामान्यतह न्यूक्लियसचे मास इन्फानाइट असत नाही परंतु Mn त्या बाबतीत m e म्हणजे इलेक्ट्रॉन मास हे रेड्युज्ड मासने बदलले आहे जे m e M n भागिले m e अधिक M n आहे आणि याचे परिणाम आहेत याचे काय परिणाम आहेत असे समजा मी आइसोटोप घेतो असे म्हणूयात कि हायड्रोजनचे आइसोटोप म्हणूया जे हायड्रोजन ड्यूटेरियम ज्यात 1 न्यूट्रॉन अधिक 1 प्रोटॉन आहे ट्रिटियम ज्यात 2 न्यूट्रॉन अधिक 1 प्रोटॉन आहेत तर न्यूक्लिअर चार्ज अद्याप 1 आहे परंतु ते अधिक न्यूट्रॉन आहेत आणि म्हणून मास बदलते ह्याच्या कडे एक m चे रेड्युज्ड मास e m प्रोटॉन भागिले m e प्लस m प्रोटॉन असणार आहे ह्याच्या कडे एक m e चे रेड्युज्ड मास गुणिले m प्रोटॉन अधिक m न्यूट्रॉन भागिले m प्रोटॉन अधिक m न्यूट्रॉन अधिक m e आणि ह्याच्या कडे काहीतरी दुसरे रेड्युज्ड मास असेल आणि त्याचा स्पेक्ट्रमवर परिणाम होईल कारण एनर्जी mu ला प्रोपोर्शनल आहे बाय द वे याला mu किंवा रेड्युज्ड मास असे दर्शविले जाते आणि म्हणूनच हायड्रोजन ड्यूटेरियमच्या एनर्जीमध्ये अगदी थोडासा फरक असेल आणि म्हणून स्पेक्ट्रम थोडासा शिफ्ट होईल आणि तसे होईल तर हायड्रोजन आणि ड्यूटेरियमसाठी वेव्हलेंग्थ थोड्या वेगळ्या असणार आहेत आणि खरं तर अशा प्रकारे ड्यूटेरियमचा शोध लागला जर ड्यूटेरियम चे प्रमाण खूपच कमी असेल तर रेषेची ताकद किंवा रेषेची तीव्रता खूपच कमी असणार आहे परंतु ती तेथे असणार आहे म्हणून हे दोन गोष्टी लक्षात ठेवा की जर आपल्याकडे हायड्रोजन सारखे आयन असतील जेथे Z जास्त असेल तर तर एनर्जी Z2 प्रमाणे वाढत जाईल आणि एनर्जी न्यूक्लिअस मास वर सुद्धा अवलंबून असते तर या लेक्चर संपत असताना निष्कर्ष म्हणजे बोहर मॉडेल हायड्रोजनसाठी लॅम्बडा स्पष्ट करते तथापि मी हे नमूद केले पाहिजे की ज्या सिस्टममध्ये अँग्युलर मोमेंटम नाही अशा प्रणालींवर ते लागू केले जाऊ शकत नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला या विचारासोबत सोडतो समजा एक कण आहे जो 1 डी मध्ये सिम्पल हार्मोनिक मोशन करत आहे मी त्याला बोहर मॉडेल कसे लागू करू क्रमांक 3 ते रेडिएशन ची इंटेन्सिटी देत नाही तर निष्कर्ष म्हणजे बोहर मॉडेल योग्य दिशेने एक पाऊल होते त्याने क्वांटम थेअरी लागू केली आणि केवळ काही विशिष्ट वेव्हलेंग्थस का दिसतात हे स्पष्ट करू शकले तथापि अजून बरेच काही करायचे होते जे त्याने स्पष्ट केले नाही उदाहरणार्थ एक एक मितीय मोशन कसे क्वांटाईझ करावे हे त्याने तुम्हाला सांगितले नाही किंवा अश्या इतर सिस्टिम्स आणि त्याने इंटेन्सिटी दिली नाही तर ही क्वांटम थेअरी ची निर्मिती होती पुढील आठवड्यात मी बोहर मॉडेलचे सामान्यीकरण करणार आहे जेणेकरून ते इतर सिस्टीमवर देखील लागू केले जाऊ शकते आणि हे त्याच्यातून केले जाणार आहे जे विल्सन सॉमरफेल्ड क्वांटायझेशन म्हणून ओळखले जाते जे आहे पुढील आठवड्यात केले जाणार आहे